इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि कम्प्युटर ग्राफिक्स वरील आमच्या ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आम्ही 3डी रेखांकने तयार करण्यासाठी सॉलीडवर्क्स नावाच्या सॉफ्टवेअर टूलबद्दल शिकत आहोत आजच्या वर्गात आपण बोल्ट आणि नट्स कसे बनवायचे हे कसे तयार करावे याबद्दल शिकू आपण काय साध्य करू शकू हे या शिकण्या मागचे पहिले उद्दिष्ट आहे तर प्रथम आपण स्टड घेण्याच्या आणि त्यावर थ्रेड बनवण्याच्या दृष्टीने अगदी सहजपणे एका साध्या प्रकारातून जाऊ त्यानंतर आपण मेट्रिक 10 थ्रेड बनवू तर पहिली पायरी म्हणजे नवीन भागावर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक रिक्त स्क्रीन असेल मग आम्ही कदाचित योग्य प्लॅन निवडतो इथे आपण स्टड काढू आपल्याकडे गोलाकार सिलेंडर आहे याची त्रिज्या 5 मिलिमीटर असू शकते ठीक आहे आता हे वर्तुळ आम्ही त्यास 3 परिमाणात dimensions बाहेर काढतो कदाचित हे 30 मि तर आपल्याकडे हे सिलेंडर आहे ज्यावर आम्हाला थ्रेड केलेल्या कटसारखे काहीतरी हवे आहे तर सहसा या स्टड नेहमीच कॅम्फर्ड असतात तर हा पृष्ठभाग आम्ही घेऊ कॅमफ्रिंगसह जाऊ कदाचित आम्ही तयार केलेल्या 45 अंशांसह 1 मिमी कॅम्फर्ड घेऊयात जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्या ठोस पृष्ठभागावर आमच्याकडे असे प्रकारचे कॅमफ्रिंग असेल प्रथम आपल्याला थ्रेड कट करण्यासाठी एक हेलिकल पाथ करावा लागेल कारण या स्क्रू किंवा थ्रेड्समध्ये नेहमीच एक हेलिकल पाथ असतो ज्यात थ्रेड टूल बिट किंवा कट चाकू असतो जेणेकरून ते साहित्य काढून टाकते आणि शेवटी थ्रेड असते तर त्यासाठी प्रथम आपण या शाफ्टच्या भोवती हेलिक्स बनवत आहोत तर पहिली पायरी म्हणजे हेलिक्स बनवणे म्हणजे आपल्याला त्याच 5 मीटर त्रिज्याचे वर्तुळ बनवायचे आहे तर आपल्याकडे ते वर्तुळ आहे त्या वर्तुळाभोवती आम्हाला एक हेलिकल थ्रेड पाहिजे त्या उद्देशासाठी आपल्याला वरच्या स्तरावर निविष्ट करण्यासाठी काय करायचे आहे तर त्या कर्व मध्ये एक कर्व हेलिक्स स्पायरल वरच्या दिशेने जाते आता आपल्याकडे असा थ्रेड आहे कारण आत्ता सरावसाठी आपण काय करणार आहोत आपल्याकडे उंची 20 मिमीचा हेलिकल पाथ आहे म्हणजेच आपण ज्या हेलिक्सची लांबी घेणार आहोत त्याची लांबी सुमारे 20 मिमी आहे आणि हे घड्याळाच्या दिशेने असलेले हेलिक्स आहे आता हे हेलिक्स बनले आहे जर आपल्याला यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आपल्याला राईट साईड च्या बटन बर क्लिक करावे लागेल तेथे एडिट नावाच ऑप्शन आहे याची सुरुवात 90 अंशांवर आहे तर हेलिक्स हा बाण सुरू होताना सिलिंडरच्या भोवती जातो ज्याभोवती आपल्याला हा कट बांधायचा असतो तर खेळपट्टी 1 5 मिमी आहे आणि ती 20 मिमीपर्यंत जाते आणि हे 90 अंशांवर सुरू होते आणि हा आपण घड्याळाच्या दिशेने तयार केलेला थ्रेड आहे तर ओके क्लिक करा एकदा ते पूर्ण झाल्यावर फ्रंट प्लॅनवर जा जिथे आपण ही हेलिक्स पाहू शकता तर ही प्रॅक्टिस असल्यामुळे आपण हा त्रिकोणी चाकू घेणार आहोत ते आपण हेलिक्समधून जाण्यासाठी घेतो तर हा त्रिकोण तयार केल्यानंतर आपण हे स्थान अनियंत्रितपणे ठेवतो कारण थ्रेड बनविणे हा केवळ एक सराव आहे एकदा आपल्याकडे त्रिकोण निवडून हे कडा स्केच मोडमधून बाहेर काढा आपण स्केच 3 आणि हेलिक्स दोन्ही पाहू शकतो आता स्केच 3 आणि हेलिक्स दोन्ही हायलाइट केले आता वैशिष्ट्यांच्या स्तरावर पहा एक्सट्रुडेड बॉस रीहॉल एक्सट्रुडेड कट अँड स्वीप कट यासारखे काहीतरी आहे तर स्वीप्ट कट वर क्लिक करा मग थ्रेड केलेले भाग पास झाल्यासारखे काहीतरी दिसेल तर आपल्याला दोन्ही स्केच 3 आणि हेलिक्स मार्ग देखील निवडावे लागतील एकदा झाले की हे स्वीप्ट कट वर जा तो या प्रकारचे पिवळसर रंग दर्शवितो नंतर ओके क्लिक करा नंतर तुम्हाला थ्रेड केलेला भाग दिसेल आता आपण एक पद्धतशीर मेट्रिक 10 मिमी थ्रेड बनवू तर सामान्यत या 10 मिमी थ्रेडमध्ये नेहमीच डोक्याच्या भागासारखे काहीतरी दिसते तिथे एक स्टड भाग असतो काही धागे काही षटकोनी प्रकारच्या रचना असतात तर आपण पायरीपायरीने दहा मीटर थ्रेड बनवू तर मग आपण बरोबर सामान्य राईट प्लॅन निवडूया प्रथम आम्ही बोल्टचे डोके बनवतो तर डोके नेहमीच गोलाकार असते हे आम्ही तयार केलेल्या 16 मिमी व्यासाचे गोलाकार आहे 16 मिमी व्यासाचे म्हणजेच 8 मिमी त्रिज्या असलेले आणि त्या खोलीत 10 मिमीच्या पुढे जावे तर आपण बाह्य बांधकामाचे काम 10 मिमी हेड बनवूया आता या सामान्य पृष्ठभागावर आपण षटकोण काढूया आणि त्या षटकोनाच्या 6 बाजू आपण तयार करू मग आम्ही येथून तिथेपर्यंत 8 मिमी असलेला स्मार्ट डायमेन्शन वापरतो डेटा स्टोअरमधून तुम्हाला मिळालेल्या या मानक संख्या आहेत जेव्हा आपण एखादा बोल्ट किंवा मशीन एक बोल्ट तयार करता आणि तयार करण्याचा प्रयत्न करता तेव्हा काही मानक अधिवेशने असतात ज्यात उंचवट्यांची लांबी डिझाइनची गणना केल्यामुळे लांबी ही जास्त असते आणि असेच असते जसे आपण ताण तणाव stresses strains त्या बोल्टवर आपण किती साठा वापरला याची गणना करता ती टिकून राहू शकते की नाही या प्रकारच्या वस्तूंचा वापर करण्यासाठी कोणत्या प्रकारची सामग्री वापरावी लागेल ही सर्व माहिती आपल्याला मशीन डिझाइन डेटा बुकमध्ये मिळेल तर त्या परिमाणांवर आधारित आपण या प्रकारची बोल्ट तयार करीत आहोत तर आता त्यामध्ये षटकोनी कट करू इच्छितो तर आपण हे षटकोनच्या सर्व 6 बाजू या एका निवडू आता एक्स्ट्राऊड कट घ्या कटची खोली आपल्याकडे 5 मिमी असे काहीतरी असू शकते तर आपल्याकडे अशा प्रकारचे वरचा भाग तयार होईल तर आपल्याकडे एक पिळेदार प्रकारची वस्तू असेल ज्याद्वारे आपण हे ऑपरेट कराल आता येथे आपल्याला आणखी एक वर्तुळ काढायचे आहे जेणेकरून त्या बोल्टचा स्टड भाग आपल्याकडे असू शकेल जो 25 मिमी लांबीचा आणि 10 मिमी व्यासाचा वर्तुळ असेल तर आपण 5 मिमी त्रिज्या किंवा 10 मिमी व्यासाचा वर्तुळ काढा या वर्तुळावर आम्ही 25 मिमी लांबीपर्यंत बॉस बेस बाहेर काढू शकतो तर आपल्याकडे तो बोल्ट भाग तयार होईल आता सहसा आम्ही याला धारदार कोपरा देतो आम्ही या कॅमफ्रिंगला जावून ते टाळतो आम्ही 1 मिमी 45 डिग्रीसह जाऊ शकतो तर अशाप्रकारे स्टड पूर्ण झाला आहे म्हणून एकदा हे बोल्ट पूर्ण झाल्यावर आपण हे करू शकतो की आपण याभोवती एक हेलिकल मार्ग बनवू आणि एक कर्व ता असलेल्या त्रिकोणी प्रकाराचा कट तयार केला आणि या पिचवर आणि उंचीच्या गोष्टीसह जुळवून त्यामधून एक थ्रेड बनविला तर पहिली पायरी नेहमीच सामान्य असते जी 5 मिमी त्रिज्यासह आणखी एक वर्तुळ बनविते आता त्यावरील कर्व हेलिक्सच्या टॉपला इन सर्ट करण्यासाठी हे सिलेक्ट करा तर 20 मिमी पर्यंत हा थ्रेड आणि 1 5 मिमी पिच आम्ही वापरु शकू आणि त्याची सुरूवात 90 डिग्री कोनातून होऊ शकते तर त्यामधून जाण्यासाठी मी एक त्रिकोण तयार करेल तर ओके क्लिक करू एकदा ते पूर्ण झाल्यावर समोरच्या दृश्यावर जा ठीक आता येथे झूम करत आहोत आणि येथे सेन्टर लाइन बनविली जी या बिंदूतून 0 अंश ने जाईल चला दिशा पाहूया ठीक आहे तर आता पुन्हा फ्रंट प्लॅन बर जाऊ त्यावरील त्रिकोणाचा विचार करू तर त्रिकोण वापरा टूल बिट नेहमी या खालच्या दिशेने असावे यास काढा झूम इन करा आता या काठावरुन या टूल बिटला 1 14 उंची पाहिजे म्हणून स्मार्ट डायमेन्शन वापरा हे बिंदू निवडा ते 1 14 मिमी असेल याची खात्री करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्यभागी आणखी एक मध्यभागी लाइनद्या आणि ती या बिंदूतून जात आहे ठीक आहे आता आम्हाला त्याभोवती कमानीसारखे काहीतरी हवे आहे कारण आम्हाला या प्रकारचे तीक्ष्ण किंवा टूल बिट नको आहे एक झुकल्यासारखे काहीतरी आपल्यास पाहिजे जेणेकरून एक स्मूद कर्व तुम्हाला मिळेल त्या उद्देशाने आपण काय करू आम्ही अजून एक केंद्र रेखा तयार करतो ठीक आहे कारण आपल्याला कर्व मध्यभागी आवश्यक आहे तर येथे आपण मध्यभागी रेषेत अशा प्रकारे रस्ता तयार करू जेणेकरून या सेंट्रॉइड वरुन ही लाइन0 32 मिमी असेल एकदा हे पूर्ण झाल्यावर आम्ही ही लाइन काढून टाकू ठीक आहे आम्ही ती लाइन काढू शकतो आणि ही एक लाइन देखील आम्ही काढू शकतो हे असे मुद्दे आहेत ज्याद्वारे आपल्याला कंस पास करणे आवडेल तर 3 बिंदू असलेला कर्व तो बिंदू निवडा दुसरा बिंदू आणि त्यास हलवा आता या रेषेत हे स्पर्शिका असल्याचे समजते तर मग आपण काय करू हे निवडा हेही निवडा ते एकमेकांना स्पर्शिका आहेत एकदा ते पूर्ण झाले की ठीक आहे त्याचप्रमाणे ही लाइन निवडा ते एकमेकांशी स्पर्शिका आहेत एकदा ते पूर्ण झाले की ठीक आहे आता आपण काय करू ट्रिम एन्टिटी मध्ये जा हा भाग काढून टाका आणि आम्हालासुद्धा या भागाची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे आपल्याला या लाइनची देखील आवश्यकता नाही तर ओके क्लिक करा तर स्केच मोडमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला हा संपूर्ण ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल नंतर हेलिक्स मार्ग देखील निवडा नियंत्रित करा फीचर्स मध्ये जा स्वीप कटवर जा नंतर ती तुम्हाला या संपूर्ण गोष्टीभोवती फिरत असलेल्या भागासारखे काहीतरी दाखवते आणि नंतर ओके क्लिक करा मग आपल्याकडे अशा प्रकारे एक थ्रेड असेल आपल्याकडे नेहमीच सौंदर्याचा पैलू असतात हा भाग कसा गुळगुळीत करावा आपल्याकडे काही इतर त्रिकोणी कट आणि इतर गोष्टी असू शकतात काय यासारखे काही बाबी आहेत या बोल्टची भिन्न दृश्ये पाहूया तर आपण सर्वात प्रथम आयसोमेट्रिक व्ह्यूकडे पाहू जर ही रचना असेल तर आम्ही ते काढू शकतो तर अशाप्रकारे आइसोमेट्रिक व्ह्यू दिसतो आता 3 भिन्न दृश्ये पहाजसे की फ्रन्ट व्ह्यू टॉप व्ह्यू लेफ्ट व्ह्यू आणि आयसोमेट्रिक व्ह्यू आता आपण या बोल्टसाठी नट तयार करू त्या हेतूसाठी आपण नवीन एक भाग उघडा ठीक आहे आता राईट प्लॅनवर आपल्याला हेक्सागोनल नट पाहिजे आहे तर त्यासाठी आम्ही स्केचवर जाऊ येथून षटकोन 6 युनिट निवडा आणि तयार करा येथून येथपर्यंत स्मार्ट डायमेन्शन वापरा आम्ही त्या बोल्टच्या हेड पोर्शन चा समान भाग वापरतो उंची कितीही असो आपल्याकडे समान 16 मिमी आहे आम्ही ती वापरतो आणि आम्हाला त्या अंतर्गत भागावर एक थ्रेड बनवावा लागेल आणि आम्हाला माहित आहे की स्टडचा व्यास 10 मिमी आहे तर आपण जे बनवितो ते 10 मि चे गोलाकार छिद्र आहे जे अंतर्गत रित्या 10 मिमी व्यासाचे किंवा 5 मिमी त्रिज्या असलेले ओके बटन क्लिक करा आता आम्हाला हे बनविलेले वर्तुळ नको आहे कंट्रोल बटण दाबून या ओळी निवडा आता आपण निवडलेल्या हे पृष्ठभाग आहे फीचर्स मध्ये जा बॉस बेस बाहेर काढा तर तो नट तयार करतो हे नट सारखा काही भाग बनवतो हा नट बांधण्यासाठी रुंदीच्या रुपात 6 मिमी वापर करूया आता आम्ही खरोखरच अशा काही गोष्टी तयार करू शकू आणि अशा चॅम्फरसारखे काहीतरी देऊ इच्छितो परंतु आता आम्ही मुख्यतः त्या इन्टर्नल थ्रेड च्या भागाच्या रचनेवर लक्ष केंद्रित करू तर आपल्याला सर्वात पहिले म्हणजे व्हाईट प्लेन मध्ये जाणे जिथे एक वर्तुळ काढणे कोणत्याही हेलिक्सच्या बांधकामाची पहिली पायरी म्हणजे 5 मिमी त्रिजेचे वर्तुळ बनविणे ओके बटन क्लिक करा मग या मार्गाने त्याचे दृश्य बनवा आपल्याकडे जे वर्तुळ आहे ते निवडा नंतर कर्व घालण्यासाठी हेलिक्स स्पायरल वर जा तर आपल्याकडे एक स्पायरल कर्व आहे ज्याची उंची 6 मिमी पर्यंत देऊ शकतो तर त्या पातळीपर्यंत आपण कट करू शकतो कदाचित ते फक्त 6 5 करा जेणेकरून तो सहजतेने कट म्हणून बाहेर येईल नेहमीप्रमाणे 1 पीच आपण देत आहोत आणि हे घड्याळाच्या उलट दिशेने आहे आणि हे चांगली दिशा आहे ओके बटन क्लिक करा तर आपल्याकडे हे अंतर्गत वर्तुळ आहे आणि हे हेलिक्स 90 डिग्री कोनातून सुरू होते चला ते पुन्हा तपासू तरएडिट टीचर वर जाऊन 90 मि मी 90 डिग्री बर ओके क्लिक करा आता त्या फ्रंट प्लॅनवर जा येथे आपल्याला त्रिकोणी साधन बनवायचे आहे तर हा भाग आहे ज्यास आपण घेऊ इच्छितो त्या उद्देशाने आपण बहुभुज वर जातो 3 बाजूंना हा मध्यभागी निवडतो आता हा त्रिकोणी टूल कट उलट करा कारण आता आपल्याला वरचा भाग काढायचा आहे म्हणून त्रिकोण वरच्या बाजूस असेल आणि त्या मार्गाने तयार करेल आता हे 1 1 मिमी असावे ही उंची 1 14 मिमी असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला त्रिकोण मिळेल मग आम्हाला 0 32 मिमी आवश्यक आहे तर मग आपण या मार्गाने मध्य रेषेवर विचार करूया आणि येथून त्या पहिल्या बिंदूपर्यंत ते 0 32 मिमी चा स्मार्ट डायमेन्शन वापरू एकदा ते पूर्ण झाल्यावर त्या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत आपण ठराविक त्रिज्यासह 3 बिंदूचा कंस बनवू आता त्या लाइनवर हे निवडा आणि ते टेंजेंट बनवा त्याचप्रमाणे ही कर्व लाइन निवडा आणि ती स्पर्शिका बनते तर जेव्हा आपण गोष्टी निवडत असता तेव्हा आपल्याला त्या कन्ट्रोल बटणास धरून ठेवावे लागते तर एकदा हे त्रिकोणी रचना पूर्ण झाल्यावर आपण हे अंतर्गत वर्तुळ काढू शकतो आणि तो भाग आणि हा भाग काढून टाकण्यासाठी आम्ही ट्रिम एन्टिटीचा वापर करू शकतो आणि आम्ही हे छोटेसे भाग काढून टाकू शकतो एकदा हे पूर्ण झाल्यावर ओके क्लिक करा आता आपल्याकडे हा संपूर्ण ऑब्जेक्ट प्रथम स्केच मोडमधून बाहेर आला आहे नंतर होल्ड क्लिक करून या सर्व बटणावर क्लिक करा आता स्केच 3 निवडले आहे त्यानंतर कंट्रोल बटण होल्ड करा हेलिक्स क्लिक करा तसेच स्केच नंतर फीचर्स मध्ये जा स्वीप्ट कट वापरा ओके क्लिक करा म्हणूनच जर आपण पहात असाल तर त्या नटात आमच्याकडे ते थ्रेड आहेत अशा पद्धतीने आम्ही ही रचना करतो कधीकधी आपण या नटांवर काय करतो ते आपल्याला बाह्य पृष्ठभागावर थोडेसे कॅम्पफर घालायला आवडेल आपल्याला सपाट पृष्ठभाग नको आहे त्या हेतूसाठी आपण काय करू ते म्हणजे आपण आर्बिट्रेरी साइज़चे वर्तुळ ड्रॉ करू त्याला निवडा आणि फीचर्समध्ये जा ते वर्तुळ ड्रॉ झाल्यावर आपण फीचर्समध्ये जाऊन एक्सट्रूड कट चा वापर करू आणि सर्व डाइरेक्शिन ची निवड करू त्यानंतर आऊट साईड कट करण्यासाठी साईड फ्लीप करू येथे आपण बाहेरून 60 अंशांसारखा टेपर्ड कोन देत आहोत हे करून ओके वर क्लिक करा तर आता तुम्ही पाहु शकता की वरची बाजू सपाट आहे परंतु या किंचित टॅपर्ड आहेत त्याचप्रकारे या साठी सुद्धा आपण रचना करतो तर समान त्रिज्येचे वर्तुळ काढा एकदा हे काढल्यानंतर हा पृष्ठभाग निवडा फीचर्स मध्ये जा एक्सट्रूड कट काढण्यासाठी सर्व फ्लिप बाजूच्याकट ची निवड करा हा 60 डिग्री कोन आहे ज्यावर आपण आहोत ओके क्लिक करा तर अशाप्रकारे आम्ही वरचा भाग काढून टाकला आहे तर हाच एक भाग आहे जेथे आपल्याकडे वॉशर असू शकतो जो एखादा फिक्स करू शकतो आणि या भागांमध्ये इन्क्लाइन्ड कट नेहमी असतो आता हे ड्रॉईंग सेव्ह करू आणि 10 मिमी म्हणून सेव्ह करू तर आपल्याकडे नट आणि बोल्ट दोन्ही आहेत आम्ही असेंब्ली ड्रॉईंग असेंब्ली बरोबर जाऊ शकतो बोल्ट नट दोन्ही गोष्टी निवडू शकतो येथे ड्रॉप करू नट देखील घालू आणि ठेवू अशाप्रकारे आम्ही बोल्ट आणि नट तयार केले आम्हाला या पृष्ठभागांची जोडणी करायची आहे आपण हे करू आम्ही या स्पायरलला त्या स्पायरल सोबत जोडू शकतो जेणेकरून ते पिळदार होऊ शकेल अन्यथा पृष्ठभाग देखील आम्ही त्याचे जोडू शकतो तर चला या पृष्ठभागाला त्या पृष्ठभागावर क्लिक करू जोडू या आणि ओके वर क्लिक करा